सुप्रभात हे आपलं उरलेल्या अभ्यासक्रमातील शेवटचं लेक्चर आहे अस्तित्वात असलेल्या मेसनरी स्ट्रक्चर चे मूल्यांकन मागच्या लेक्चर मध्ये आपण जे बोलत होतो तेच पुढं चालू ठेवूया आपण स्ट्रक्चरल मॉडेलिंग आणि विश्लेषणाच्या ह्या दृष्टिकोनाकडे बघायला सुरुवात केली मेसनरी बांधकामाचे ठराविक लॅटरल लोड रेझिस्टिंग मेकॅनिझम लक्षात घेऊन आपण विविध प्रकार बघत होतो ह्यातला सगळ्यात चांगला मॉडेलिंग दृष्टिकोन म्हणजे इक्विव्हॅलंट फ्रेम मॉडेलिंग ज्यामध्ये मेसनरी बांधकाम हे एक इक्विव्हॅलंट फ्रेम समजली जाते मेसनरी भिंतीला इक्विव्हॅलंट फ्रेम समजण्यासाठी आपण काही बदल करतो भूकंपाच्या कडेने येणाऱ्या फोर्सचा प्रतिकार करण्यासाठी आडवे रचलेले स्पँडरेल आणि उभे रचलेले खांब हे अगदी तसंच काम करतात जसं मोमेंट रेझिस्टिंग फ्रेम करते आपण असं बघतोय की मेसनरी लोड बिअरिंग स्ट्रक्चर ही एक इक्विव्हॅलंट फ्रेम आहे अशा फ्रेम मध्ये आपल्याला रिजिड ऑफसेट का असावे लागतात हे आपण बघुयात इथं वर दाखवलेली मेसनरी भिंत बघा यामध्ये उभे खांब आहेत जे व्हर्टिकल लोड रेझिस्ट करतात आणि गुरुत्वाकर्षण बल ही सहन करतात आणि ह्यामध्ये आडवे स्पँडरेल आहेत जे खांबांना बांधायचं काम करतात तर अशा फ्रेम च्या मॉडेलिंग मध्ये खांब हे कॉलम म्हणून आणि स्पँडरेल हे बीम म्हणून समजले जातात तसंच खांब आणि स्पँडरेल यांच्यामधील सांधा हा कॉलम आणि बीम मधील सांध्याप्रमाणेच वागवला जातो अशाप्रकारे मेसनरी भिंतीला इक्विव्हॅलंट प्रमाणे समजलं जातं आणि मग त्या भिंतीची वैशिष्ट्ये ही फ्रेम च्या घटकांना दिली जातात मोमेंट रेझिस्टिंग फ्रेम मध्ये कॉलम बीम सांधा हा रिजिड असतो तसंच खांब आणि स्पँडरेल यांच्यातल्या सांध्यापाशी आपण आकारबदल नियंत्रणात ठेवतो म्हणून तो सांधा हा रिजिड जॉईंट समजला जातो तर एखाद्या भिंतीसाठी इक्विव्हॅलंट फ्रेम तयार करताना त्या भिंतीत असणाऱ्या वेगवेगळ्या आकाराच्या रिकाम्या जागेचा विचार करावा लागेल म्हणजे दरवाजा खिडकी व्हेंटिलेटर साठीची रिकामी जागा ज्या भिंतीच्या मध्ये मध्ये माहीत असलेली रिकामी जागा आहे त्यात आकार बदलू शकेल अशा शियर घटकाची उंची आणि रुंदी किती आहे हे बघावं लागतं खालच्या आकृतीत बघितलं तर ही एक सूचना आहे जी आपल्याला रेझिस्टिंग पियर ची उंची काढायला मदत करते इथे 2 खिडक्या आणि 1 दरवाजा अशी वेगवेगळ्या आकाराची रिकामी जागा आहे ह्यामुळे ह्यांच्यामधील मेसनरी वर काय प्रभाव पडतो जर आपल्याला त्याला इक्विव्हॅलंट कॉलम म्हणून वागवायचं असेल तर त्याची उंची किती असेल कारण आता हा कॉलम रिकाम्या जागेच्या मध्ये होणाऱ्या आकारबदलाला विरोध करणार आहे ही उंची काढण्यासाठी अशी प्रक्रिया आहे ही पूर्णपणे भूमितीवर अवलंबून आहे रिकाम्या जागेचा आकार भिंतीच्या कडेपासून त्या जागेपर्यंतचं अंतर म्हणजे D आणि H म्हणजे सरासरी उंची ही रिकाम्या जागेच्या वरच्या कोपऱ्यातून 30 अंशाचा कोन काढून काढली जाते आणि H म्हणजे ह्या सगळ्या रिकाम्या जागांमधील सरासरी उंची म्हणून जर मजल्याची आतली उंची रिकाम्या जागेची रुंदी आणि सगळ्या रिकाम्या जागांच्या मधली सरासरी उंची हे आपल्याला माहीत असेल तर फ्रेम मॉडेलिंग मध्ये खांबांची किती प्रभावी उंची धरावी हे काढू शकतो पण सगळे खांब हे वेगवेगळ्या उंचीचे असल्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी रिजिड जॉईंट लागतील जिथं मजल्याची डायफ्रॅम जोडली जाते इथे रिजिड जॉईंट हे विविध आकाराचे आहेत आणि ह्याचमुळे खांब जरी वेगवेगळ्या उंचीचे असले तरी मजल्याची आतली उंची सारखी असेल म्हणून स्पँडरेल किंवा बीम सारखे घटक वेगवेगळ्या उंचीचे कॉलम आणि सांधे ह्यांच्या मदतीने आपण रिकाम्या जागा असलेल्या भिंतीला फ्रेम मध्ये बदलतोय आणि आता ही फ्रेम नेहमीसारखी फ्रेम म्हणून गृहीत धरून विश्लेषण करता येईल पण कॉलम आणि बीम ची वैशिष्ट्ये ही खऱ्या आकारांनुसार म्हणजे खांबाच्या आणि स्पँडरेल च्या क्रॉस सेक्शन नुसार ठरतील आणि इलॅस्टिक मॉड्युलस आणि शियर मॉड्युलस हे खऱ्या पदार्थांवर आणि त्यांच्या आकारावर अवलंबून असेल जर रिकाम्या जागांच्या आकारानुसार डिफॉर्मेशन होणारी उंची वेगवेगळी असेल तर मग फ्रेमच्या घटकाची डिफॉर्मेबल लांबी हीसुद्धा वेगवेगळी असेल अशावेळेला रिजिड ऑफसेट असे असावेत की मजल्याची आतली उंची झाकली गेली पाहिजे म्हणून वेगवेगळ्या लांबीचे रिजिड ऑफसेट वापरून हे निश्चित केलं जातं की पूर्ण उंचीची फ्रेम ही इक्विव्हॅलंट फ्रेम म्हणून मॉडेल केली जाते ह्या रिजिड ऑफसेट चा अर्थ असा की काढलेला Heff हा एवढाच मूळच्या खांबाचा भाग डिफॉर्मेबल आहे बाकीच्या ठिकाणी डिफॉर्मेशन कमी आहे म्हणून त्याला रिजिड जॉईंट समजलं जातं जसं नेहमीच्या मोमेंट रेझिस्टिंग फ्रेम मध्ये आपण बीम कॉलम जॉईंट ला समजतो त्यामुळे पोर्टल फ्रेम चं मॉडेलिंग आणि रिकाम्या जागा असलेल्या मेसनरी वॉल ची इक्विव्हॅलंट फ्रेम तयार करून त्याचं केलेलं मॉडेलिंग ह्यामध्ये समानता आलेली आपण बघू शकतो ही आदर्श पद्धत आहे आणि ह्यात काही प्रोग्रॅम ची मदत होऊ शकते मग आपल्याला संपूर्ण इमारतीचे 3D इक्विव्हॅलंट फ्रेम मॉडेलिंग करता येईल आणि ग्रॅव्हिटी आणि लॅटरल लोड चं विश्लेषण करता येईल जसं आपण नेहमीच्या फ्रेम साठी करतो त्यामुळे इक्विव्हॅलंट फ्रेम मॉडेलिंग चे घटक हे वाकायच्या आधी आणि नंतर कसे दिसतात ते आव पाहू शकतो आपल्याला असं कळतंय की रिजिड जॉईंट च काहीच डिफॉर्मेशन झालेलं नाहीये पण मेसनरी किंवा फ्रेम च्या डिफॉर्मेबल लांबी मध्येच डिफॉर्मेशन होत आहे आपल्याला ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की खांबांना फोर्स डिस्प्लेसमेन्ट परिणाम असतो आणि स्पँडरेल ला नॉन लिनीयर फोर्स डिस्प्लेसमेन्ट परिणाम असतो ह्याला आपण हिस्टेरेटिक वर्तणूक म्हणू शकतो आणि म्हणून नॉन लिनीयर ऍनॅलिसीस मध्ये सायक्लिक रिस्पॉन्स काढू शकतो तर त्याचा एक भाग म्हणजे मध्ये मध्ये रिकाम्या जागा असणारी लोड बिअरिंग शियर भिंत ही इक्विव्हॅलंट फ्रेम मध्ये बदलणे दुसरा भाग म्हणजे मेसनरी खांब आणि स्पँडरेल ह्यांची लॅटरल लोड संदर्भातील वर्तणूक ही एका फोर्स डिस्प्लेसमेन्ट नॉन लिनीयर कर्व्ह च्या स्वरूपात असणे जेणेकरून नॉन लिनीयर स्टॅटिक किंवा सायक्लिक विश्लेषण करता येईल मेसनरी मॉडेलिंग आणि विश्लेषणासाठी ही एक आदर्श पद्धत आहे काही सॉफ्टवेअर अशी आहेत जी 3D मध्ये विश्लेषण करू शकतात ज्यात सर्व प्लेन च्या मध्ये 3D मध्ये कनेक्शन करता येतं आणि ग्रॅव्हीटी लोड ऍनॅलिसीस किंवा लॅटरल लोड ऍनॅलिसीस करता येतं आणि शेवटी स्ट्रक्चरचा लॅटरल लोड कर्व्ह काढता येतो असा एक उपलब्ध असलेला प्रोग्रॅम म्हणजे सिसमिक ऍनॅलिसीस ऑफ मेसनरी यावरच आधारित अजून काही पद्धती आहेत असे काही सॉफ्टवेअर आहेत ज्यात मॅक्रो इलेमेंट मॉडेलिंग हा प्रकार करता येतो ह्यामध्ये खांब आणि स्पँडरेल ह्यांना मॅक्रो इलेमेंट म्हणून संबोधलं जातं आणि त्यांना काही नॉन लिनीयर वैशिष्ट्ये दिली जातात ज्यामुळे फ्रेम तयार करताना आणि विश्लेषण करताना आपल्याला मदत होईल इथं आपण 3MURI हा प्रोग्रॅम बघुयात जो मेसनरी भिंतीचं 3D विश्लेषण करतो तर इथं आपण एक रिकाम्या जागा असलेली मेसनरी भिंत बघतोय जी मॉडेल केली गेली आहे ज्यात खांब हे व्हर्टिकल मॅक्रो इलेमेंट आहेत लिंटेल हे आडवे मॅक्रो इलेमेंट आहेत आणि डिफॉर्म न होणारे रिजिड नोड आहेत हे सगळे एकत्रितपणे मेसनरी चं मॉडेल तयार करतात इथे 2 इलेमेंट आहेत जे खांब आणि स्पँडरेल ह्यांचं प्रतिनिधित्व करतात आणि ग्रे रंगाचे कोपरे हे रिजिड जॉईंट आहेत जिथं खांब आणि स्पँडरेल च्या तुलनेत अगदीच कमी डिफॉर्मेशन होतं फ्लोअर डायफ्रॅम रिजिड म्हणून गृहीत धरू शकतो पण त्यात काही ठिकाणी वेगवेगळ्या दिशेत थोडं डिफॉर्मेशन होऊ शकतं ह्यांना आपण ऑर्थोट्रॉपिक इलेमेंट म्हणून मॉडेल शकतो ह्या पद्धतीत आपल्याला फ्लेग्झिबल डायफ्रॅम सेमी रिजिड डायफ्रॅम ई मधला फरक लक्षात घेता येतो मॅक्रो इलेमेंट हे काहीसे असे दिसतात खांबांसाठी 3 भाग एकत्र केले जातात मधला भाग मॅक्रो इलेमेंट मधली शियर वर्तणूक बघतो वरचा आणि खालचा भाग म्हणजे असा भाग जिथे फ्लेक्झर मुळे तडा जातो किंवा चुरा होतो ह्या जागांमुळे फ्लेक्झर ल वर्तणूक नियंत्रित केली जाते त्यामुळे फ्लेक्झर ल आणि शियर वर्तणुकीसाठी लागणारी स्वतंत्रतेची पातळी लक्षात घेऊन 12 आणि 3 भाग एकत्रित केले तर मॅक्रो इलेमेंट तयार होतात जे एकूण फ्रेमचा भाग असतात इथे 3MURI ह्या प्रोग्रॅम मध्ये बऱ्याच मॅक्रो इलेमेंट मध्ये विभागलेली 2D भिंत तयार करून मेसनरी बांधकामाचं 3D मॉडेल तयार करता येतं आणि स्टॅटिक लिनीयर नॉन लिनीयर आणि डायनॅमिक विश्लेषण करता येतं मग प्रत्येक वेळेला आपल्याला प्रोग्रॅम वर अवलंबून रहावं लागेल का मेसनरी इमारतींची वर्तणूक ही सध्या आकडेमोडीवरून कळू शकेल का साध्या पद्धतीने सुद्धा हे करता येऊ शकते पण ह्यासाठी काय काय करावं लागेल हे आधीच समजून घ्यायला हवं मी असं मॉडेलिंग आणि विश्लेषण म्हणतोय जे साध्या इक्विव्हॅलंट स्टॅटिक प्रक्रियेकडे घेऊन जाईल ही पद्धत 40 ते 50 वर्षांपूर्वी सुरू झाली आहे आणि मेसनरी बांधकामावर नॉन लिनीयर ऍनॅलिसीस करण्यासाठी भरपूर प्रभावी आहे अर्थात जसजसं पुढं जाऊ तशा बऱ्याच गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात आणि मग साधी आकडेमोड करून भागत नाही तर मी अशी साधी हातावर आकडेमोड करता येईल अशी पद्धत तुम्हाला सांगतो आपण आधीच अनरीइन्फोर्स मेसनरी वॉल ची शियर कपॅसिटी काढण्यासाठी आकडेमोड केलेली आहे ही पद्धत फक्त ह्यावर अवलंबून आहे की सगळ्या खांबांना जे शियर वॉल आहेत एकत्रित करणे आणि मेसनरी च्या एका मजल्याची क्षमता काढणे समजा एक अशी भिंत आहे ज्यात मध्ये रिकाम्या जागा आहेत आणि 3 खांब आहेत ह्या भिंतीवर लॅटरल लोड लागला आहे जर खांबांचा आकार माहीत असून आणि कडेची परिस्थिती बघून आपल्याला ह्यापैकी एक खांब बघायचा असेल तर जर ती पूर्ण भरलेली सपाट भिंत असेल तर तिथे कँटीलिव्हर सारखं डिफॉर्मेशन होईल जर ती मध्ये रिकामी जागा असलेली शियर वॉल असेल तर आपल्याला खांबाचं फिक्स किंवा शियर डिफॉर्मेशन प्रोफाईल लक्षात घेऊन स्पँडरेल ची भूमिका बघितली पाहिजे आपण एक एक खांब घेऊन त्याची शियर स्ट्रेंथ काढतो आणि तो नक्की कसा निकामी होतोय ती प्रणाली बघतो ती प्रणाली फ्लेक्झर मुळे असेल किंवा शियर मुळे असेल ही आपल्याला फक्त शियर क्षमता मिळाली त्याचं विश्लेषण करण्यासाठी आपल्याकडे डिफॉर्मेशन क्षमता पाहिजे त्यासाठी आपल्याला खांबाचा स्टीफनेस माहीत पाहिजे जो शियर वॉल साठीच्या H N संपर्काच्या आकृतीवरून येतो ज्यात सीमेच्या गरजा लक्षात घेतल्या आहेत एकमजली किंवा दुमजली इमारतीसाठी एक्झिअल लोड काढता येईल नंतर लॅटरल शियर क्षमता काढता येईल आणि त्याची निकामी होण्याची प्रणाली सुद्धा कळेल भिंतींचा आकार माहीत असल्यामुळे खांबाचा लॅटरल स्टीफनेस काढू शकतो ह्यासाठी आपण शियर डिफॉर्मेशन चा किंवा कँटीलिव्हर डिफॉर्मेशन चा आकार लक्षात घेऊ शकतो एकदा ते केलं की ह्या रेषेचा स्लोप काढता येईल ह्या खांबाचा Hu माहीत आहे त्यामुळे इलॅस्टिक डिफॉर्मेशन च्या शेवटी इलॅस्टिक डिफॉर्मेशन काय आहे ते काढू शकतो आपण असं गृहीत धरतोय की ह्या बिंदूपर्यंत वर्तणूक ही लिनीयर आहे म्हणून आपण भिंतीची क्षमता आणि लॅटरल स्टीफनेस माहीत असल्यामुळे लॅटरल इलॅस्टिक डिस्प्लेसमेन्ट काढू शकतो ह्यानंतर आपल्याला हे बघावं लागेल की ह्या भिंतीची कमाल डिफॉर्मेशन क्षमता किती आहे आणि ती कशी काढता येईल ह्यासाठी साधी अनुभवजन्य पद्धत उपलब्ध आहे ही पद्धत असं सांगते की जर भिंत शियर मध्ये निकामी होत असेल तर त्याची डिफॉर्मेशन क्षमता कमी आहे अंदाजे 0 4 0 5 ड्रीफ्ट कपॅसिटी ड्रीफ्ट म्हणजे Δh जिथे Δ म्हणजे लॅटरल डिस्प्लेसमेन्ट आहे आणि h म्हणजे खांबाची उंची आणि जर भिंत फ्लेक्झर मध्ये निकामी होत असेल तर ड्रीफ्ट क्षमता ही 0 8 1 2 असते म्हणजे जवळपास दुप्पट हे आकडे प्रयोगावरून काढलेले आहेत मेसनरी खांब हा शियरमध्ये निकामी होताना विरुद्ध फ्लेक्झर मध्ये निकामी होताना त्याची हिस्टेरेटिक वर्तणूक आपण बघितली आहे फ्लेक्झर मध्ये असताना डिफॉर्मेशन क्षमता ही खूप जास्त असते आणि तीच शियर मध्ये कमी असते म्हणूनच शियर मध्ये निकामी होणाऱ्या भिंतीसाठी ड्रीफ्ट ही 0 4 आहे आणि तीच फ्लेक्झर साठी जवळपास दुप्पट आहे जर इनिशीयल इलॅस्टिक डिस्प्लेसमेन्ट माहीत असेल तर अल्टीमेट डिस्प्लेसमेन्ट काढता येईल त्यासाठी अल्टीमेट ड्रीफ्ट गुणिले h असं करावं लागेल पण इथे कर्व्ह हा पुर्णपणे प्लॅस्टिक समजला जातो म्हणून पूर्णपणे प्लॅस्टिक वर्तणूक आहे जी hn संबंधांवरून काढली जाते हे तेव्हा ठरतं जेव्हा भिंतीची लॅटरल स्टीफनेस माहीत असते आणि निकामी होण्याची प्रणाली आणि त्यासाठीची ड्रीफ्ट लिमिट काय आहे ह्यावरून अल्टीमेट डिस्प्लेसमेन्ट माहीत असते त्यामुळे ह्या तीनही खांबांसाठी बाय लिनीयर कर्व्ह मिळतो ह्या तिन्ही कर्व्ह वरून हे कळतं की भिंतीची एकूण क्षमता म्हणजेच सगळ्या खांबांची एकत्रित क्षमता ह्यामध्ये प्रत्येक बिंदूसाठी आपल्याकडे तिन्ही खांबांसाठी लॅटरल फोर्स डिस्प्लेसमेन्ट कर्व्ह आहे आणि त्यांची बेरीज केली जाते पण जेव्हा आपण ह्या डिस्प्लेसमेन्ट पाशी येतो तेव्हा पहिला खांब हा ईलॅस्टीसिटी मध्ये गेलेला असतो म्हणून इथं पहिल्या आणि दुसऱ्या भागामध्ये स्लोप बदलला आहे कारण पहिला खांब हा आता प्लॅस्टिक झाला आहे आणि तुम्ही तशीच क्षमता वाढवत राहता आणि इथं हा खांब आता इनईलॅस्टीसिटी मध्ये गेला आहे आता परत एकदा स्लोप बदललेला दिसतो आणि क्षमता तशीच अजून वाढवत गेलो तर तिसरा खांब पण इनईलॅस्टीसिटी मध्ये गेलेला असतो मग आपण भिंतीच्या एकूण कर्व्ह च्या पठारावर पोहोचतो त्यानंतर आपण डिस्प्लेसमेन्ट वाढवत राहतो पण ह्या डिस्प्लेसमेन्ट पाशी आल्यावर तिसरा खांब हा त्याच्या पूर्ण क्षमतेपर्यंत पोहोचला आहे आणि आता काम करत नाहीये त्यामुळे इथे क्षमता एकदम कमी झालेली बघू शकतो आणि आता फक्त दोनच खांब राहिले आहेत अजून डिस्प्लेसमेन्ट झाल्यावर आपण इथे येतो जिथे पहिला खांब निकामी होतो आणि आपण अजून खाली येतो आता फक्त दुसरा खांब राहिला आहे त्याच्यात फ्लेक्झर ल प्रणाली असल्यामुळे त्याची डिफॉर्मेशन क्षमता जास्त आहे पण नंतर तोही निकामी होतो त्यामुळे फक्त तिन्ही खांबांचा बायलिनीयर कर्व्ह एकत्रित करून आपल्याला भिंतीची लॅटरल फोर्स क्षमता मिळते आणि अशा 2 समांतर भिंती असतील तर त्यांच्या क्षमतांची बेरीज करून पूर्ण मजल्याची क्षमता काढता येईल अशी एका मजल्याची शियर क्षमता माहीत असेल तर तुम्ही त्या मजल्यावर येणारा शियर फोर्स लक्ष्यात घेऊन हे बघू शकता की त्या मजल्यावरचे घटक निकामी होतील का नाही तसंच त्या मजल्यावर येणारा एकूण शियर फोर्स माहीत असेल तर प्रत्येक खांबावर येणारा शियर फोर्स काढता येईल म्हणून खांबांची क्षमता आणि त्यांच्यावर येणारा फोर्स हे माहीत असल्यामुळे मागणी आणि क्षमता हे गुणोत्तर 1 पेक्षा कमी येतंय का जास्त हेही बघता येईल साध्या मेसनरी बांधकामामध्ये नॉन लिनीयर ऍनॅलिसीस करण्यासाठी ही एक साधी पद्धत उपलब्ध आहे पण ही पद्धत खूप वर्षांपूर्वी केलेल्या अभ्यासावरून आलेली आहे हा पुशओव्हर ऍनॅलिसीस ऑफ मेसनरी नावाचा एक प्रोग्रॅम आहे जो टॉमझेविक ने 1978 मध्ये स्लोवेनिया मध्ये तयार केला आहे आणि त्याने लिहिलेल्या पुस्तकात अजून काही माहिती किळू शकेल ह्या पद्धतीमुळे आपल्याला एकूण क्षमता कळते एकापेक्षा जास्त भिंती असतील तर टोर्शन चा परिणाम दिसू शकतो पण जर ताठपणाचा मध्यबिंदू आणि वस्तुमानाचा मध्यबिंदू एकाच ठिकाणी असतील तर असा टोर्शन चा परिणाम येणार नाही त्यामुळे आपण मजल्याची 3D यंत्रणा तयार करू शकतो आपण बघितलं आहे की ताठपणाचा मध्यबिंदू आणि वस्तुमानाचा मध्यबिंदू यांच्यातील अंतर काढून किती टोर्शन येईल ते काढू शकतो पण जर 3D यंत्रणेमध्ये आकडेमोड करत असू तर आपण असं गृहीत धरतो की एक रिजिड डायफ्रॅम आहे जी सगळ्या भिंतींना एकत्र जोडून ठेवते आणि त्यामुळे फक्त ट्रान्सलेशन होते टोर्शन नाही तर आपण ज्या 2 पद्धती बघितल्या इक्विव्हॅलंट फ्रेम मॉडेलिंग किंवा मॅक्रो इलेमेंट मॉडेलिंग जे संगणकावर आधारित आहेत त्या वापरून आपण संपूर्ण इमारतीची एकूण लॅटरल क्षमता काढू शकतो तसंच इमारतीची एकूण डिफॉर्मेशन ची क्षमता किती आहे हेसुद्धा काढू शकतो अशा वेळेला आडवे आणि उभे स्ट्रक्चरल घटक एकत्रितपणे काम करतात पण आपण आधी बघितलं तसं मेसनरी इमारत कदाचित एकत्रितपणे काम करणार नाही जर भिंती एकमेकांना मजबुतीने जोडलेल्या असतील आणि जर एक रिजिड डायफ्रॅम असेल जी सगळ्या भिंतींना जोडलेली असेल तरच सगळ्या भिंती एकत्रितपणे काम करतात जर तुम्ही एखाद्या प्रणालीचं संपूर्ण विश्लेषण करणार असाल जिथं भिंती एकमेकांना मजबुतीने जोडलेल्या नाहीयेत तर मग त्रुटी आहे कारण तुम्ही समजत असाल की मेसनरी ही एकत्रितपणे काम करतीये पण तसं नसतं त्यामुळे जिथे मेसनरी बांधकामामध्ये बँड आणि नीट जोडलेले सांधे नसतील तिथे स्थानिक पातळीवर काही निकष पडळातून पहावे लागतील हे बघण्यासाठी की इमारतने लॅटरल फोर्स चा प्रतिकार करण्याआधीच एखादी भिंत निकामी होईल का आपण गेल्या 3 पद्धतीत जे बघितलं आहे त्यावरून आपल्याला एकूण क्षमता काढता येईल पण जर इमारतीमध्ये सगळ्या भिंती एकमेकांना आणि छताच्या डायफ्रॅम ला नीट जोडलेल्या नसतील तर एक एक भिंत निकामी व्हायला लागेल इथं खालचे 2 फोटो जर तुम्ही बघितले तर आपल्याला कळेल की एक भिंत अशी आहे जी दुसऱ्या भिंतीपासून वेगळी होतीये आणि प्लेन च्या बाहेरच्या बाजूला उलटून पडू शकते जेव्हा पूर्ण इमारतीच्या ऐवजी अशी फक्त एकच भिंत निकामी होते तेव्हा ती स्थानिक यंत्रणा असते जी प्लेन च्या बाहेर काम करू शकते उजव्या फोटोत बघितलं तर भिंतीमध्ये शियर क्रॅक आलेले आहेत जी प्लेन मधील यंत्रणा आहे पण हे असं होतंय कारण संपूर्ण इमारत ही एकत्रितपणे काम करतीये आणि म्हणून ह्या भिंती फोर्सेस ना विरोध करतायत आपण जे संपूर्ण इमारतीची क्षमता काढतो ती ह्या उजव्या बाजूच्या उदाहरणात होऊ शकते पण डाव्या बाजूच्या उदाहरणात नाही तसं करायला गेलो तर अवघड होईल अशा वेळेला स्थानिक यंत्रणा लक्षात घेतली जाते ह्याबाबद्दल आपण फक्त थोडंच बघणार आहोत हे लक्षात घेण्यासाठी की संपूर्ण पातळीवर आपण जसे निकष पडताळून पाहतो तसे ते स्थानिक पातळीवरही बघावे लागतात खास करून जेव्हा इमारतीमध्ये सांधे कमकुवत असतात इथं काय होतं की प्रत्येक घटक हा रिजिड ब्लॉक म्हणून काम करतोय जो निकामी होऊ शकतो आणि उलटून पडू शकतो इथं त्याची ताकद महत्वाची नाहीये कारण तो बाकीच्या घटकांना जोडलेला नव्हता म्हणून पडला म्हणून इथे रिजिड बॉडी चे नियम आणि शास्त्र वापरायचे असतात उजव्या बाजूला खालच्या फोटोत आपण शियर फेल्युअर बघू शकतो आपण इथे ह्या घटकांची वर्तणूक ही रिजिड मानतो जसं की ही भिंत रिजिड वर्तणूक करत आहे आणि उलटून पडत आहे आणि आभासी कामाचे तत्व वापरून लॅटरल ऍक्सिलरेशन काढतो जे भिंतीला उलटून पाडण्यासाठी लागतंय हा उलटून टाकणारा फोर्स रेझिस्टिंग फोर्स शी समतोलीत केला जातो त्यावरून उलटून टाकण्यासाठी किती आडवे ऍक्सिलरेशन लागले ते काढता येईल ही भिंत प्लेन च्या बाहेर निकामी ठरू शकते तिचं लिमिट ऍनॅलिसीस केलं जातं तर आपल्याला आकार आणि एकूण वजन माहीत असल्यामुळे आपण त्या घटकाचा रेझीस्टन्स काढू शकतो तसंच त्यावर किती फोर्स येतोय हेही काढू शकतो ओव्हरटर्निंग फोर्स आणि रेझिस्टिंग फोर्स यांचं गुणोत्तर काढून आपल्याला हे कळेल की ऍक्सिलरेशन च्या कुठल्या पातळीवर भिंत निकामी होणं अपेक्षित आहे त्यानंतर ती पातळी ही त्या घटकाच्या एकूण वजनाच्या टक्केवारीत लक्षात घेतली जाते तर जर P1 हे भिंतीचे स्वतःचे वजन आहे जेव्हा α x P एवढा लॅटरल फोर्स असेल तर इथे यंत्रणा तयार होईल त्यामुळे इथे साधं रिजिड बॉडी डायनॅमिक्स लक्षात घेतलं जातं आहे आणि पडताळणी करता येऊ शकते इमारतीचे काही घटक प्लेन च्या बाहेर निकामी ठरू शकतात का हे बघायचं असेल तर संपूर्ण इमारतीच्या पातळीवर जशी पडताळणी केली जाते तशीच स्थानिक पातळीवर सुद्धा केली गेली पाहिजे खास करून त्या इमारतींमध्ये जिथे सांधे कमकुवत आहेत तर मग ही पडताळणी कशी करता येईल असं समजुयात की आपल्याकडे पदार्थांची ताकद आहे आणि घटकांचे आकार आहेत त्यानंतर आपण क्षमतेची चाचणी घेतो मग आपल्याला इमारतीवर येणारा एकूण फोर्स आणि त्याची एकूण क्षमता ह्याची एकमेकांशी पडताळणी करून बघायला हवी आणि येणाऱ्या फोर्स मधून इमारत कशी सुरक्षित राहू शकेल हे बघावं लागेल हे पडताळण्यासाठी एक फ्लोचार्ट आहे ह्याचा संदर्भ म्हणजे 2016 चे न्यूझीलंड चे मानक जे अस्तित्वात असलेल्या इमारतींचे मूल्यांकन कसं करता येईल ते सांगतात ह्यामध्ये आपण आत्तापर्यंत बघितलेल्या संकल्पना छान पद्धतीने एकत्रित केलेल्या आहेत सुरुवातीला जर आपण भिंत बघत असू तर त्याची लॅटरल क्षमता काढावी लागेल तसंच भूकंपाचा लोड ज्या मार्गाने हस्तांतरित केला जातो त्या मार्गातील सगळ्या घटकांची क्षमता काढावी लागेल दुसरी पायरी म्हणजे इमारतीत असलेली डायफ्रॅम ही रिजिड आहे का फ्लेग्झिबल आहे हे तिच्या प्लेन डिफॉर्मेशन वरून ठरवणे नंतर डायफ्रॅम स्टीफनेस बघणे कारण ती रिजिड आहे का फ्लेग्झिबल आहे त्यावरून पद्धत ठरते आणि जर रिजिड असेल तर लॅटरल फोर्स हे स्टीफनेस नुसार वितरित होतील दुसरा प्रश्न म्हणजे तिथे दुसऱ्या दिशेत काही इसेन्ट्रीसिटी आहे का हे बघावं लागेल कारण त्यानुसार टोर्शन ल शियर येईल का ते बघावं लागेल आणि जर येणार असेल तर प्रत्येक घटकाचं मागणी आणि क्षमतेचं गुणोत्तर सुरक्षित आहे का ते पडताळून पहायला लागेल आता येणारा शियर फोर्स आणि घटकाची क्षमता माहीत असल्यामुळे आपल्याला बघावं लागेल की फोर्स आणि क्षमता हे गुणोत्तर 1 पेक्षा कमी आहे का जेणेकरून तो घटक भूकंपात येणाऱ्या फोर्सेस ला सहन करू शकतो का नाही ते कळेल जर डायफ्रॅम फ्लेग्झिबल असेल तर तिच्यावर येणारा फोर्स ती खांबांना हस्तांतरित करेल म्हणून त्या घटकासाठी विश्लेषण करून येणारा फोर्स आणि क्षमता ह्याचं गुणोत्तर काय आहे ते काढावं लागेल अशी पडताळणी आपल्याला प्रत्येक घटकाची करायची आहे पण सगळ्यात महत्वाचा घटकच ठरवतो की स्ट्रक्चर ची एकूण क्षमता काय असेल भूकंपाच्या लोड च्या मार्गात भरपूर खांब असलेली एक भिंत असेल किंवा अनेक भिंती असतील त्यातला लोड चा सगळ्यात महत्वाचा मार्ग कुठला हे शोधायला लागेल त्यावरून ठरेल की इमारतीची शियर फोर्सला विरोध करण्याची एकूण क्षमता किती आहे स्ट्रक्चर वर येणारा एकूण शियर फोर्स हा आपल्याला विश्लेषण करून मिळेल पण त्यातल्या फक्त काही भागलाच महत्वाचा घटक विरोध करू शकेल म्हणजे स्ट्रक्चरची क्षमता ही येणाऱ्या फोर्स पेक्षा आता कमी आहे त्यामुळे बेस शियर ची किंमत ही महत्वाच्या घटकाच्या क्षमतेवरून काढावी लागते एकदा आपण हे केलं आणि शियर फोर्स रेझीस्टन्स हा एककडून दुसऱ्याकडे असं करत करत फाउंडेशनला हस्तांतरित करायचा असेल तर घटकांना जोडणारे सांधे मजबूत आणि चांगले पाहिजेत त्यामुळे सांधे योग्य स्थितीत आहेत का हे पडताळून पहावं लागेल हे असं पुढं चालू राहतं आणि आपल्याला बघावं लागतं की हा शियर फोर्स डायफ्रॅम आणि डायफ्रॅम आणि भार सहन करणारे घटक ह्यांच्यातील सांध्यांकडून नीट हस्तांतरित केला जातोय का नाही जर डायफ्रॅम आणि सांधे आलेले लोड नीट हस्तांतरित करत असतील तर आपल्याला हे बघावं लागेल की डायफ्रॅम मधील डिफॉर्मेशन हे सुरक्षित पातळीच्या आत आहे का पण जर डायफ्रॅम आणि सांधे शियर फोर्स नीट हस्तांतरित करू शकत नसतील तर मग इथे त्रास होऊ शकतो त्यामुळे आपल्याला हे काढावं लागेल की सांधे किती शियर फोर्स हस्तांतरित करू शकतात जी एकूण इमारतीची लॅटरल फोर्सला विरोध करण्याची क्षमता असेल घटकांमध्ये येणारा फोर्स सांधे सहन करू शकत नाहीत म्हणून इमारतीची शियर क्षमता आपल्याला कमी करावी लागेल डायफ्रॅम आणि त्यांचे सांधे ह्यांच्या योग्यतेवर अवलंबून आपल्याला कुठल्याही पध्दतीने इमारतीची क्षमता कमी करावी लागेल अशा वेळेला मग आपण बघुयात की लॅटरल फोर्स आल्यावर डायफ्रॅम ची होणारी डिस्प्लेसमेन्ट ही सुरक्षित पातळीच्या आत आहे का नाही ही शेवटची पडताळणी आहे आणि जर ही डिस्प्लेसमेन्ट सुरक्षित पातळीच्या आत असेल तर तो येणारा शियर फोर्स ही संपूर्ण इमारतीची क्षमता असेल जर ती डिस्प्लेसमेन्ट सुरक्षित पातळीच्या बाहेर असेल तर तो शियर फोर्स हा डायफ्रॅम ला तिच्या क्षमतेपर्यंत नेतो जी इमारतीची खरी क्षमता आहे आपण ही क्षमता आणि एकूण बेस शियर ह्यांची तुलना करतो त्यावरून असं कळतं की बऱ्याच वेळेला जर सांधे योग्य क्षमतेचे नसतील डायफ्रॅम हवी तेवढी स्टीफ नसेल तर इमारतीच्या एकूण विरोध क्षमतेला धक्का पोहोचतो ह्यावरून आपल्याला सांध्यांचं महत्व आणि मेसनरी बांधकामातील वैयक्तिक घटकांच्या क्षमतेचं महत्व कळतं तर ह्या सगळ्यावरून आपल्याला हे बघायचं असतं की इमारतीला दुरुस्तीची आणि सबलीकरणाची गरज आहे का ते आपण ह्या कोर्स मध्ये बघत नाहीये पण हे 2 आदर्श आहेत ज्यांचा आधार तुम्ही साधारण कल्पना येण्यासाठी घेऊ शकता आणि नंतर भूकंपरोधक क्षमता वाढवण्याचा प्रयत्न करू शकता सांध्यांची योग्यता डायफ्रॅमचा योग्य स्टीफनेस आणि घटकांची योग्य शियर क्षमता ह्यावर सगळ्यात जास्त लक्ष दिलं गेलं पाहिजे त्यामुळे इमारतीत होणारा हस्तक्षेप हा ह्या तीन गोष्टींवर अवलंबून आहे आपल्याकडे दोन मानक आहेत एक म्हणजे भारतीय मानक जे मेसनरी इमारतींचे मूल्यांकन दुरुस्ती आणि सबलीकरण ह्याबद्दल आहेत हे म्हणजे एक मार्गदर्शन करणारा दस्तऐवज आहे आणि दुरुस्ती किंवा सबलीकरण करण्यासाठी फार काही आकडेमोड करावी लागत नाही पण ASCE 41 मानक हे असं आहे जे इमारतीचे भूकंपरोधक पद्धतीचे पुनर्वसन करण्याबद्दल आहे त्यातला एक भाग मेसनरी इमारतींसाठी आहे ज्यात विविध प्रक्रिया आणि विविध पर्याय आहेत जे आपण लक्षात घेऊ शकतो ह्याचबरोबर आपण हा कोर्स पूर्ण करत आहोत जे मेसनरी बांधकामांचं मूल्यांकन करण्याबाबतचा शेवटचं मॉड्युल होतं तुम्ही खूप काही शिकला असाल अशी अपेक्षा करतो धन्यवाद स्पष्टीकरण शब्दकोष